सर्वांना नमस्कार हा या कोर्समधील पाचवा आठवडा आहे या आठवड्यात आपण नंबर सिस्टम आणि अरिथम्याटिक बिल्डिंग ब्लॉक्स Number System and arithmetic building blocks आजच्या क्लासमध्ये आपण बेसिक नंबर सिस्टम बायनरी टू डेसिमल आणि डेसीमल टू बायनरी कंनव्हर्जन ऑक्टल आणि हेक्साडिसिमाल रिप्रेसेंटेशन कव्हर करणार आहोत तसेच फिक्स्ड पॉईंट आणि फ्लोटिंग पॉईंट रेप्रेसेन्टेशन पण पाहणार आहोत तत्पूर्वी चौथ्या आठवड्याचा आढावा घेऊ त्यामध्ये आपण महत्वाचे लॉजिक सर्किट्स बघितले जसं की मल्टिप्लेक्सर ज्यामधे अनेक इनपुट्सपैकी ठराविक कंट्रोल इनपुटसच्या बेसिसवर आऊटपुट मिळते तसेच डीमल्टीप्लेक्सर जो याच्या उलट कार्य करतो म्हणजेच डीमल्टीप्लेक्सर ऑपरेशन मध्ये तुम्ही काय शिकलात तर अनेक आऊटपुट असतील आणि कंट्रोल इनपुटच्या बेसिस वर एकच इनपुट द्यायचे असेल तर डाटा इनपुट हे एका आउटपुट टर्मिनलला स्टर करावं लागतं तसेच डीमल्टीप्लेक्सर आणि डीकोडर सर्किट मूलतः सारखेच असतात डीकोडर इनपुट ला असताना पर्टिक्युलर कॉम्बिनेशन किंवा इनपुट बीट पॅटर्न डीकोड करतो तसेच मीनटर्मस जनरेट करतो ज्या वेगवेगळ्या प्रकारचे आउटपुट मिळवण्याकरिता ऑर गेट शी कंबाईन केल्या जातात म्हणजेच मल्टिपल आउटपुट जनरेशनसाठी डीकोडर ऑर कॉम्बिनेशनस तसेच डीकोडर आउटपुट कडून योग्य मीनटर्मस घेणारे मल्टिपल ऑर गेट्स उपयोगी आहेत एन्कोडर डीकोडर च्या उलट कार्य करतो ज्यात इनपुट सिग्नल बीट मधे एनकोड केला जातो प्रायोरिटी एन्कोडर मध्ये एकाचवेळी अनेक इनपुट अॅक्टिव असतील तर असाईन केलेल्या प्रायोरिटी नुसार एक एक इनपुट आउटपुट ला डीकोड होते आपण पॅरिटी जनरेशन आणि एक्स ऑर गेट पण पाहिले ते ट्रान्समिशन किंवा बीट पॅटर्न मधील वन बीट एरर डीटेक्ट करण्यासाठी वापरता येतं आता नंबर सिस्टम डिस्कस करताना आधी एक ओडोमीटर चं उदाहरण बघुया जो आपल्यापैकी गाडी चालवतात त्या सर्वांनी पहिला आहे गाडीमधील आकडेवाढ दर्शवून अंतराची नोंद ठेवणारा मीटर तर सर्वांना माहीत असेल आता जर 1 युनिट अंतर कापलं समजा 1 किलोमीटर तर आकडा 1 किलोमीटर ने वाढेल आणि नंतर पुढचा युनिट असा वाढत जाईल आता हे सगळं आहे ते डेसिमल सिस्टम मधे मग आपल्याला 0 ते 9 माहीत आहे मग त्यानंतर पुढचा अंक मग त्यापुढचा असे वाढत जाते तुम्ही डेसिमल सिस्टम मधे बघितले तर डिजिट 0 1 2 3 असे प्रेझेंट केले जातात हे 9 पर्यंत वॅलिड आहेत त्यानंतर एककस्थानी 0 आणि दशक स्थानी 1 येतो याप्रकारे डेसिमल ओडोमीटर वर्क करतो आपण असा समजुया की आपल्याला डेसीमल सिस्टम ऐवजी फक्त 8 डिजिट असणारी आॅक्टल सिस्टम उपलब्ध आहे आपण त्या सिस्टिमचा रिप्रेसेंटेशन 0 ते 7 असा करूया मग या केस मधे काय होईल जर 1 युनिट अंतर कापलं तर मीटर 0 पासून 1 जाईल 2 युनिट झाले की 1 पासून 2 ल जाईल असं 0 पासून 7 पर्यंत गेल्यावर रेप्रेसेंटेशन 0 ते 7 च आहे मग अजून आणखी 1 युनिट अंतर कापलं तर काय होईल तर ते सेकंड प्लेस ला जाईल म्हणजेच 8 ची प्लेस जसं की डेसिमल सिस्टम मधे 10 ची प्लेस ऑक्टल मधे 8 ची प्लेस याचा अर्थ असा की डेसिमल मधील 1 0 आणि ऑक्टलमधील 1 0 वेगळे आहेत डेसिमलमधे 0 टू 9 नंतर आणखी एक युनिट येतं अन ऑक्टलमधे 7 नंतर आता बायनरी सिस्टम बद्दल बोललं डिजिटल सर्किट मधील डिजिटल सिस्टम तुम्ही 0s आणि 1s बद्दल बोलता जसं स्विच ऑन किंवा स्विच ऑफ याच पद्धतीने आपण बायनरी सिस्टम बघणार आहोत म्हणजेच बायनरी सिस्टम ल बेस 2 असतो मग 0 नंतर 1 युनिट ट्रॅव्हल केलं की 1 होईल मग अजून 1युनिट ट्रॅव्हल केलं तर काय होईल बायनारी मधे 2 हा डिजिट उपलब्ध नाही याला अापण 8 ची प्लेस 10 ची प्लेस प्रमाणे 2 ची प्लेस म्हणू आणि 2 ची प्लेस 1 ने वाढेल आणि तिथे 0 येईल मग 1 0 हे 1 प्लस 1 म्हणजे 2 होईल आणि हे पुढच्या पोझिशन ला जाईल मग 0 0 1 0 म्हणजे डेसिमल मधील 10 ऑक्टल मधे 12 असतील कारण डेसिमल मधील 8 ऑक्टल मधे 10 9 11 असतील आणि बायनरी मधे इंक्रिज केलं तर 1010 होईल आता आधी मी 1 ची प्लेस 10 ची प्लेस 8ची प्लेस 2ची प्लेस म्हणजे सेकंड प्लेस विषयी बोलत होते युनिट प्लेस ला असलेला नंबर आणि डेसिमल मधे सेकंड प्लेस ला असलेला नंबर म्हणजे 10 ची प्लेस आणि ऑक्टल मधे 8ची प्लेस म्हणजे या प्लेस ला वेगवेगळ्या व्हॅल्यू ला वेगवेगळं वेटेज आहे आपण जर 1 0 हा नंबर पहिला तर डेसिमल मधे 1 हा 10 च्या प्लेस ला आहे मग 10¹x1 1 ही आहे 1 चा प्लेस ची व्हॅल्यू म्हणून 0x100 म्हणजेच मिळणारी व्हॅल्यू किती आहे जर ऑक्टल सिस्टम असेल तर 1x810 आणि बायनरी मधे 1x21 जर या प्रकारे प्लेस व्हॅल्यू अॅड करत गेलो तर 1 0 1 0 असे युनिट 2ची 4ची आणि 8ची प्लेस मिळेल म्हणजेच हे 20 21 22 23 आश्या प्रकारे होईल म्हणून 1x23 0x22 1x21 0x21 जर तुम्ही ओडो मीटरचे उदाहरण घेतले तर आधीच्या स्लाईड मधे पाहिल्याप्रमाणे आपण जर हे अॅड केले तर 8020 म्हणून 10 येईल हे डेसिमाल 10 ला एकव्हिवलंट आहे तसेच ऑक्टलमधे 1x818 आणि 0x810 आणि 2x12 म्हणून 8210 डेसिमल 10 चे रेप्रेसेंटेशन ऑक्टल मधे 12 आणि बायनरी मधे 1 0 1 0 असते ही आहे प्लेस व्हॅल्यू ची कन्सेप्ट आणखी फॉर्मली बघितले तर di 01 r 1 dn d1d0 d 1d 2 d m dn x rn d1 x r1 d0 x r0 d 1 x r 1 d 2 x r 2 d m x r m जर नंबर सिस्टम ला बेस r asel tar 0123 असे r 1 पर्यंत डिजिट वॅलिड असतील ऑक्टल सिस्टम मधे 0 ते 7 आणि बायनरी मधे फक्त 0 आणि 1 म्हणून या मॅनेर मधे रेप्रेसेंट केले जातात द डेसिमल सिस्टम मधे डेसिमल पॉईंट ऑक्टल सिस्टम मधे ऑक्टल पॉईंट आणि बायनरी सिस्टम मधे बायनरी पॉईंट इंटीजर आणि फ्रॅक्षण पार्ट वेगळा करतात अशा प्रकारे करस्पोंडिंग व्हॅल्यू रेप्रिझेंट केल्या जातात डेसिमल पॉईंट च्या डावीकडे n1 हा असेल इंटीजर भाग असेल आणि डेसिमल ऑक्टल किंवा बायनरी पॉईंट च्या उजवीकडे m डिजिट असेल या केस मधे dn rn r dn 1r अशा प्रकारे आपण d पर्यंत कंटीन्यू करू जेव्हा हे फ्रॅक्टनल साईड ला जाईल तेव्हा काय होईल तर d 1r 1 म्हणून प्लेस व्हॅल्यू 1r येईल पुढची व्हॅल्यू 1r2 येईल किंवा r 2 आपण बायनरी सिस्टम आणखी थोडी विस्तृत करूया बायनरी नंबर हा फक्त 4 डिजिट चा असतो आपण एक उदाहरण बघुया 101 ची व्हॅल्यू किती असेल 1010 ची व्हॅल्यू आपण अगोदर काढलेली आहे ती आहे 10 आता राहिला फ्रॅक्टनल पार्ट त्याची व्हॅल्यू येईल 12 1 02 2 12 3 0 50 625 आता इंटीजर आणि फ्रॅक्टनल पार्ट अॅड केल्यावर 10 625 येईल म्हणून 1010 1012 10 62510 अशा प्रकारे बायनरी चे डेसिमल मधे रूपांतर आपण करू शकतो 1012 1 x 23 0 x 22 1 x 21 0 x 20 1 x 2 1 0 x 2 2 1 x 2 310 8 2 0 62510 इथे हा पार्ट पूर्ण झाला यामध्ये एक पॉईंट लक्षात घ्यायला हवा बायनरी मधील 1 म्हणजे 20 10 म्हणजे 21 म्हणजे 2 100 म्हणजे 22 म्हणजे 4 आणि 1000 म्हणजे 23 म्हणजे 8 28 256 आणि 210 1024 म्हणून 1k म्हणजेच 1 कीलोबिट 1024 याचा अर्थ डेसिमल मधे 1000 बीट नसून 1024 असतात म्हणजे बायनरी मधे 1 किलो म्हणजे 210 1024 2 किलो म्हणजे 211 2048 220 1024 किलो म्हणजे 1 मेगा आता आपल्याला माहीत आहे 11 म्हणजे 3 111 म्हणजे 7 1111 म्हणजे 15 आणि 8 1s असतील तर 255 यावरून आपल्याला 256 पण मिळवता येतील आता आपण डेसिमल चे बायनरी रूपांतर बघुया आपण प्रथम इंटीजर पार्ट चे रूपांतर करूया समजा 10 मग पहिल्यांदा आपण 102 करणार येणारे भागाकार आणि बाकी म्हणजे the quotient and the remainder note करूया यात कोशन 5 आणि रेमाईंडर 0 आहे पुन्हा आपण 52 केले तेव्हा quotion 2 आणि remainder 1 आला पुन्हा 22 केल्यावर क्वोशन 1 रेमैंडर 0 मिळाला अणि पुन्हा एकदा ½ केल्यावर क्वोशन 0 आणि रेमैंडर 1 मिळाला आता यापुढे डिविजन होणार नाही आता स्लाईड मधे दाखविल्याप्रमाने सर्वात खालील 1 हा MSB आणि सर्वात वरील 1 हा LSB अशा क्रमाने 1010 हा एक्विव्हालंट बायनरी आहे आधीच्या कंवर्जन मधे फ्रॅक्टनल पार्ट ला डीविजन होती इथे गुणाकार आहे 0 625 हा आधी पाहिलेला नंबर घेऊया यात पहिल्यांदा 0 625 ला 2 ने मल्टिपल केल्यावर 1 25 येईल त्यातील 1 हा कॅरी आहे तो तसाच राहील मग 0 25 ला 2 ने मल्टिपल केल्यावर 0 5 मिळेल इथे कॅरी नाही म्हणून 0 येईल 0 5 ला 2 ने मल्टिपल केल्यावर 1 कॅरी येईल सर्व फ्रॅक्टनल पार्टचे गुणाकार झाल्यावर टॉप पासून बॉटोम कडे सर्वात टॉप चा MSB आणि बोटॉम चा LSB असेल म्हणून 0 625 चा एक्विव्हालंट आहे 0 101 याप्रकारे डेसिमल चे बायनरी रूपांतर करता येते आपण आणखी एक उदाहरण घेऊया आता इथे आपण आधी च प्रोसेस करणार फ्रॅक्टनल आणि इंटीजर वेगळे केले इंटीजर पार्ट ला 2 ने डीवाईड करत गेल्यावर कोशन आणि रिमैंडर मिळेल नोट केलेले रिमैंडर बॉटॉम् पासून टॉप पर्यंत घेतले की 10111 मिळेल फ्रॅक्टनल पार्ट 0 6 la 2 ने मल्टिपल करूया आणि कॅरी घेऊया आलेला कॅरी टॉप पासून बोटॉम् पर्यंत घेऊया इथे फ्रॅक्टनल पार्ट झीरो होत नाही मग हे ठराविक बीट नंबर पर्यंत केला 23 610 10111 100112 म्हणजे इथे आपण 5 बीट पर्यंत टॉप पासून बोटॉम् पर्यंत घेतले ते आहे 10011 हेच जर 6 बीट घेतले तर आणखी एक गुणाकार करून येईल तो नंबर घ्यायचा आता आपण ऑक्टल बघुया आपण आधी ऑडो मीटर बद्दल बोललो आहोत काही केस मधे ऑक्टल रेप्रेसेंटेशन लागतात ज्यामधे 0 ते 7 वॅलिड डिजिट आहेत अणि हेच कॉरोस्पोंडींग प्लेस व्हॅल्यू आहेत त्यामुळे ऑक्टल पॉईंट नंतर 8 1 8 2 येतं त्यामुळे 0 ते 7 वॅलिड डिजिट आहेत आपण 35 6 हा ऑक्टल नंबर घेऊया ऑक्टल चे बायनरी आणि बायनरी चे ऑक्टल रूपांतर अगदी सोपे आहे आपल्याला फक्त 3 3 चे ग्रुप करायचे आहेत कारण ऑक्टल मधे 23 म्हणजे 8 या पद्धतीने 3 5 आणि 6 हे 3 डिजिट बायनरी मधे कन्व्हर्ट होतील तसेच बायनरी पॉईंट चे आधीचे लेडींग आणि नंतरचे फॉलोविंग झोरो इग्नोर करायचे हेच जर बायनरी ते ऑक्टल रूपांतर करायचे असेल तर बायनरी पॉईंट पासून 3 चे ग्रुप करायचे इंटीजर पार्ट मधे जर एकच नंबर असेल तर लीडींग झीरो वाढवून 3 चा ग्रुप करायचा फ्रॅक्टनल पार्ट मधे पण पॉईंट पासून 3 चे ग्रुप करायचे आणि सिंगल डिजिट असेल तर पुढे झीरो वाढवून 3 चा ग्रुप करायचा मग प्रत्येक ग्रुप संबंधित ऑक्टल नंबर दाखवेल म्हणजे 0011 1015 1106 1015 1004 अशा प्रकारे बायनरी ते ऑक्टल रूपांतर करता येते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधे आणखी एक नंबर सिस्टम आहे हेक्साडेसिमल याला बेस 16 म्हणजे 0 ते 15 डीजीट आहेत पण डेसिमल नंबर 0 ते 9 आहेत आणि त्यानंतर 10 11 12 13 14 15 साठी A B C D E F हे कॅपिटल लेटर्स वापरले जातात हेक्साडेसिमल रेप्रेसेंटेशन मध्ये 160 हे युनिट प्लेस आहे 161 हे सेकंड प्लेस आणि 162 हे थर्ड प्लेस आहे याचा कन्वर्जन ऑक्टल सिस्टम सारखेच आहे 24 16 म्हणून 4 बायनरी डिजिट चा ग्रुप करायचा 6 घेतले तर 3 हे 0011 D हे 1101 आणि 6 हे 0101 असे येईल लेडिंग आणि फॉलोवींग झीरो इग्नोर करायचे बायनरी ते हेक्साडेसिमल रूपांतर करताना पुन्हा बायनरी पॉईंट हा रेफरान्स पॉईंट घेऊन 4 चे ग्रुप करायचे इंटीजर पार्ट ला डावीकडे आणि फ्रॅक्टनल पार्ट ला उजवीकडे जाऊन ग्रुप करायचे गरज पडल्यास लेडिंग किंवा फॉलोवींग झीरो वाढवून 4 चा ग्रुप करायचा ऑक्टल हेक्साडेसिमाल चे डेसीमल मधे रूपांतर करायचे असेल तर 8 ला 1 23 किंवा 16 ला 1 2 3 पॉवर घेऊन त्याच्या coefficient ला multiply करून बेरीज करायची डेसिमाल ते ऑक्टल किंवा हेक्साडिसिमल करायचे असेल तर बायनरी साठी इंतिजर साठी 2 ने डीवाईड आणि fraction साठी 2 ने multiply केले तसे 8 किंवा 16 घेऊन करायचे खरे तर आपल्याकडे नंबर रेप्रिझेंट करण्यासाठी फिक्स्ड बीट नंबर उपलब्ध असतात यालाच फिक्स्ड पॉईंट प्रेझेंटेशन म्हणतात बीट चा एकूण नंबर म्हणजे विडथ आणि बायनरी पॉईंट म्हणजे पोजिशन एक उदाहरण बघुया 10011110 हे मेमरी मध्ये स्टोअर केलेले बीट आहेत अणि ते फिक्स्ड 83 असे रिप्रेसेंट केले आहे म्हणजे त्याची विडथ 8 आहे आणि बायनरी पॉईंट ची पोझिशन बायनरी पॉईंट नंतर 3 डिजिट असतील म्हणजे 110 जर हे 83 ऐवजी 84 असते तर पोझिशन त्यामुळे इंटीजर व्हॅल्यू कमी किंवा जास्त होईल अणि याची बेरीज केली तर 9 875 येईल जर 82 घेतले तर बायनरी पॉईंट ची पोझिशन पॉईंट नंतर 2 डिजिट येतील अणि डेसिमल मधे 39 5 येईल म्हणजेच एकाच नंबर ला वेगवेगळ्या व्हॅल्यू येतात जर पोझिशन एक पॉईंट डावीकडे नेली तर नंबर 2 ने डीवाईड होईल आणि उजवीकडे नेली तर 2 ने होईल पोझिशन 1 ने राईट ला शिफ्ट केली तर 0 10 म्हणजे डिसीमल मधे 39 म्हणजे 2 ने मल्टिपल होईल 2 ने राइट ल घेतली तर 4 ने मल्टिपल आणि जर 2 ने लेफ्ट ला घेतली तर 2 पॉवर 2 म्हणजे 4 ने डीवाईड होईल फिक्स्ड पॉईंट अरिथमतिक हे इंटिजर अरिथमतिक म्हणून वापरू शकतो कारण इंटिजर रीप्रेझन्टेशन ही स्पेशल केस आहे ज्यात बायनरी पॉईंट नंतर बीट नसते शेवटचा पॉईंट आहे फ्लोटिंग पॉईंट रेप्रेसेंटेशन फिक्स्ड पॉईंट प्रेझेंटेशन मधे बायनरी पॉईंट नंतर 4 डिजिट असतात फ्लोटिंग पॉईंट मधे अचूकता जास्त असते 84 असेल तर 2 4 म्हणजे 0 0625 आणि 2 3 म्हणजे 0 यामध्ये अचूकता जास्त आणि पोझिशन बीट लेस असते फिक्स्ड पॉईंट रीप्रेझेंटेशन फिक्स केल्यावर प्रिसिजन फिक्स असते रेंज काढण्यासाठी बायनरी पॉईंट च्या आधीचे बीट A अणि नंतर चे B यावरून कॅल्क्युलेट करता येईल जर 1101 01 हा मूळ नंबर असेल तर आपण आधी पाहिल्याप्रमाणे शिफ्ट करू आपण अशा प्रकारे पॉईंट शिफ्ट केला की पॉईंट च्या पूर्वी फक्त 1 आहे म्हणजे आपण 3 पॉईंट ने लेफ्ट कडे शिफ्ट केले म्हणजे 2 ला पॉवर 3 म्हणजे यामध्ये 3 हा एक्स्पोनेंट आहे आणि 1 नंतर चा पार्ट 1 0 1 0 1 हा मंतिस्सा आहे म्हणजे एक्स्पोनेंट पार्ट ल आणि मंतिस्सा पार्ट ला किती बीट रिझर्व्ह आहेत ते आपण मेंशन केले आपण अजून निगेटीव्ह नंबर किंवा साइन डिस्कस केले नाही आपण फक्त मग्निटूड पार्ट पाहत आहोत जर नंबर M x 2E असा रेप्रेसेंट केला तर M हा मांतिस्सा आणि E हा एक्स्पोनेंट असेल Number M x 2E म्हणून फ्लोटिंग पॉईंट रेप्रेसेंटेशन मध्ये लेफ्ट ल 1 आणि फ्रॅक्टनाल पार्ट 10101 अशा प्रकारे मेमरी ला नंबर स्टोअर होईल इथे लगतच्या नंबर मधील गॅप मोठ्या नंबर ला मोठा अणि लहान नंबर ला लहान असतो म्हणजे यामध्ये प्रीसिजन फिक्स नाही आपण आत्ता शिकलो त्याचा सरांश घेऊया नंबर सिस्टम ल बेस r असेल तर डिजिट 0 ते r 1 असतील प्लेस व्हॅल्यू काढण्यासाठी डिजिट ने मल्टिपल करतात जर 0 ने मल्टिपल केले तर कंट्रीब्युशन नाही बायनरी चे डेसिमल मधे रूपांतर करताना इंटिजर ला 2 ने सक्सिझिवली डीवाईड करून रेमैंडर घ्यायचा अणि fraction ला 2 ने मल्टिपल करून कॅरी ऑक्टल आणि हेक्साडेसिमाल मधे 2 ऐवजी 6 आणि 16 वापरून हीच प्रोसेस करायची ऑक्टल आणि हेक्साडेसिमाल चे बायनरी मधे रूपांतर करताना 3 किंवा 4 चे बायनरी ग्रुप करायचे फिक्स्ड पॉईंट रीप्रेझेंटेशन ला फिक्स प्रीसीजन असते फिक्स्ड पॉईंट अरिथमातिक हे इंटिजर अरिथमातिक सारखेच आहे हे पार्ट आपण विस्तृतपणे नंतर पाहणार आहोत फ्लोटिंग पॉईंट रेप्रेसेंटेशन मध्ये याम प्रीसिजन फिक्स नाही इथे लगतच्या नंबर मधील गॅप मोठ्या नंबर ला मोठा असतो धन्यवाद